जेव्हा हालचाल वेगवान असते आणि हालचाली खरोखरच मंद असतात तेव्हा आपण दोन भिन्न परिस्थितींमध्ये इलेक्ट्रोमेकेनिकल उर्जा रूपांतरणाबद्दल बोलत होतो म्हणूनच दोन प्रकरणांमध्ये आम्ही फोर्स साठी अभिव्यक्ती मिळवली एका प्रकरणात ते होते जसे ∂Wf∂x क्षेत्राच्या उर्जेमध्ये प्रत्यक्षात घट ही मला असे म्हणायचे आहे की या विशिष्ट परिस्थितीत हालचाली मंद होती म्हणूनच आपण म्हणालो की i स्थिर आहे म्हणून आपण याला धीमे हालचालीशी संबंधित प्रकरण म्हणून म्हणतो हा वेग होता पहिल्या बाबतीत आपण हळुवार क्षेत्राच्या उर्जेबद्दल बोलत होतो ही सह ऊर्जा होती तर इतर बाबतीत जे क्षेत्रातील उर्जेच्या घटतेशी संबंधित होते ज्यामुळे आपण म्हटले आहे WF आणि अर्थातच आपण म्हणालो की λ स्थिर आहे आणि आपण म्हटले की ही वेगवान हालचाल आहे आणि मग आपण फक्त एक रेषीय प्रणाली काय आहे याबद्दल बोलण्यास सुरवात केली आणि तिथेच आपण शेवटच्या सत्रामध्ये वर्ग थांबविला होता म्हणून आपण प्रत्यक्षात रेषीय प्रणाली पाहत असल्यास आपण रेषीय प्रणाली आहे असे सांगून सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत की λ आणि i सर्वांचेच संबंध आहे λ आपण λ Nϕ असे म्हटले आहे आणि ज्याचा अर्थ आहे तरीही वळणांची संख्या आहे बदलत नाही तर फ्लक्स आणि करंट हे रेषात्मकपणे संबंधित आहेत म्हणून जर मी मॅग्निटायझेशन वैशिष्ट्ये रचण्याचा प्रयत्न केला तर मी असे म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे की ते मुख्यतः ऑपरेशनच्या रेखीय प्रदेशात कार्यरत आहेत तर आपल्याकडे लॅंबडा आणि i संबंधित आहेत म्हणून जेव्हा त्यांचे समान संबंध असतात तेव्हा आपण आधीच सांगितले की Wf आणि Wf' एक आणि एकसारखे आहेत कारण आपण म्हटले आहे की मूलत एकूण क्षेत्र λi च्या अनुरूप असेल जे प्रत्यक्षात आयत असेल आणि नंतर आपल्यास कर्ण क्षेत्राचे अचूक भाग दोन अचूक भागात नेणार आहे ज्यामुळे Wf आणि Wf' एक होईल आणि परिमाण च्या बाबतीत समान तर आपण प्रत्यक्षात रेखीय प्रणालीचे पुनरुत्पादन करण्याचा विचार करीत आहोत आपण मूलत असे म्हणतो आहोत की λ Li आधीपासून आपण λ Nϕ म्हटले आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही परंतु आपण Nϕ Li देखील लिहित आहोत ज्यामुळे आपण Ndϕ i घेण्याऐवजी L Nϕ i घेणार आहोत आपण हे Nϕ i म्हणून घेत आहोत हेच आपण इंडक्टन्स म्हणून घेत आहोत म्हणून जर मी Wf बद्दल बोलत आहे तर आपण हालचाल नसताना स्थिर स्थितीत Wf ∫𝑖𝑑𝜆 Wf' ∫𝜆𝑑i असे म्हटले आहे wf ∫𝑖𝑑𝜆 ∫ L 𝑑𝜆 22L L2 i22L Li22 wf1 ∫𝜆𝑑i ∫Li𝑑i Li22 आपण प्रत्यक्षात त्यांना पुनरावृत्ती करीत आहोत जे आपण करण्याचा प्रयत्न करीत आहोत की मी पाहतो की Wf हे किंवा मी पाहत आहे की Wf' हे दोघेही एकसारखेच घडतात म्हणून मी शक्ती काय आहे याकडे पाहण्याचा प्रयत्न केल्यास आपण काय केले ते सांगा Force wf1∂x । i constant Li22∂x i22 L∂x तर आपण मूलत इंडक्टन्सचे आंशिक व्युत्पत्ती घेत आहोत त्या इंडक्टन्स संदर्भातही चालू असलेल्या संदर्भात भिन्नता असू शकते कारण जर मी संतृप्तिपर्यंत पोहोचलो तर इंडक्टन्सचे मूल्य कमी होत जाईल कारण पारगम्यता स्थिर नसते परंतु एक स्थिर म्हणून i दिली जाते एकट्या स्थितीच्या संदर्भात इंडक्टन्स कसे भिन्न होते हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि हे आपल्याला शक्ती काय आहे देते ते जर आपण आठवले तर आपण आधी काय केले असेल Wf प्रति युनिट व्हॉल्यूमसाठी Wf प्रति युनिट व्हॉल्यूम B22µ0 आम्ही मुळात आपण यापूर्वी जी कल्पना केली होती त्या समान प्रणालीबद्दल बोलत आहोत आपल्याकडे मुळात एक प्रणाली आहे ट्रान्सलेशनल मोशन सिस्टम आहे आम्ही रोटेशनल मोशनमध्ये स्थलांतर केलेले नाही ही ट्रान्सलेशनल मोशन सिस्टम आहे आणि आम्ही याबद्दल हालचाल करणारा भाग म्हणून बोलत आहोत आणि हा स्थिर भाग आहे म्हणून जिथे आपल्याला एक्साइटेशन मिळत आहे हा तो करंट आहे ज्याला मी फोर्स करत आहे या टप्प्यावर आपण मुळात मी हालचालीस परवानगी देत आहे की नाही याबद्दल बोलत आहोत या टप्प्यावर आपण मुळात मी हालचालीस परवानगी देत आहे की नाही याबद्दल बोलत आहोत आणि त्या बाबतीत धीम्या गतीला अनुमती देण्याकरिता आपण मूलत बल कसे सामर्थ्यासह त्याचे मूल्यांकन कसे करीत आहे त्याचे मूल्यमापन कसे केले जाते याबद्दल बोलत आहोत चालू दिलेल्या मूल्यासाठी विद्यार्थीः इंडक्टन्स फंक्शन सातत्यपूर्ण आहेत का अ सातत्यपूर्ण प्रोफेसर पहा जर तुम्ही एल चे मूल्यांकन पाहिले तर ते सतत कार्य होईल कारण तुम्हाला अचानक हालचाल दिसत नाही ही संथ गती आहे हे कदाचित x1 पासून प्रारंभ होत आहे आणि नंतर ते x2 पर्यंत जात आहे म्हणून आपण हवेत हळूहळू कमी होणारे अंतर पाहत आहात तर आपल्यास आगमनात्मक मध्ये सतत भिन्नता असेल कारण आपणास रिलक्टंन्समध्ये सतत भिन्नता दिसेल तेच आपण पहात आहोत म्हणून जेव्हा आपण प्रत्यक्षात रेषीय हालचाली पहात आहोत तेव्हा आपण असे म्हणत आहोत की पदाच्या संदर्भात इंडक्टन्स कसे बदलतात तेच आपण पहात आहोत बरोबर म्हणून जर आपण थोड्या काळापूर्वी Wf चे मूळ मूल्य पाहिले तर आपण ते पुन्हा चालवू शकू Li22 Wf हेच आपण Wf मूल्य म्हणून म्हटले मी हे म्हणून लिहिण्यास सक्षम असावे Li22 Wf N2i22Rel MMF22Rel x Rel Rel 2 lg2 µ0 Ag Bg2 Ag2 lg2 µ0 Ag Bg22 µ0 Wf प्रति युनिट व्हॉल्यूम मी Rel म्हणून इंडक्टन्स लिहित आहे जेणेकरून मी त्यास रेसिस्टन्स सह गोंधळ करू नये तर मी मुख्यत हवेच्या अंतरांविषयी साठवलेल्या उर्जाबद्दल बोलत आहे कारण μ0μ पेक्षा μ0 खूपच लहान आहे मी मुळात याचा विचार करत आहे तर हे क्षेत्र हवेच्या अंतरांचे क्षेत्र आहे आणि lg हवेच्या अंतराची लांबी असेल Aglg प्रत्यक्षात व्हॉल्यूम आहे म्हणूनच आपण Bg22 µ0 असे म्हटले आहे प्रति युनिट व्हॉल्यूमची फील्ड एनर्जी हे आपण यापूर्वी असेही म्हटले आहे फक्त याचा पुनरुच्चार करत आहे जर हे फील्ड एनर्जी जर प्रति युनिट व्हॉल्यूम असेल तर जसे आपण ते व्यक्त करतो जर मला संपूर्ण फील्ड एनर्जी हवी असेल तर मला त्यास Aglg ने गुणाकार करावे लागेल एवढेच विद्यार्थीः कोरमधील साठवलेल्या ऊर्जेकडे का दुर्लक्ष केले जात आहे प्राध्यापक कारण कोरमधील साठवल्या जाणाऱ्या हवेच्या तुलनेत हवेतील अंतर संचयित उर्जा जास्त जास्त होते कारण हवेच्या अंतराच्या बाबतीत जे घडणार आहे त्या तुलनेत मुख्य परमेयबिलिटी जास्त आहे तर संपूर्ण संरचनेचे चुंबकीयकरण करण्याच्या दिशेने जाणारी बहुतेक उर्जा प्रत्यक्षात हवेच्या अंतरात चुंबकीय वाढवते कारण हवेची अंतर वाढवणे आपल्याला कठीण आणि जास्त रिलक्टंन्स असण्याची शक्यता असते तर हेच कारण आहे की आपण प्रामुख्याने हवेच्या अंतरांकडे पहात आहोत असे आपण म्हणत आहोत तर हे दर युनिट व्हॉल्यूमचे Wf मूल्य असेल मी आता काय आहे ते पाहण्याचा प्रयत्न केला तर wf∂x wf1∂lg B22 µ0 Ag कारण Wf आणि Wf'आपण जे बोललो तेच आहे म्हणून जर मी हे पाहण्याचा प्रयत्न केला तर मी प्रत्यक्षात अंतराच्या संदर्भात हे केले पाहिजे तर हे मूलत हवेच्या अंतराची लांबी आहे तर मी प्रत्यक्षात lg संदर्भात हे केले पाहिजे कारण संपूर्ण चुंबकीय मार्गाची लांबी हीच आहे तर कदाचित मी असे म्हटले तर हे lg आहे किंवा मी येथे lg2 आणि दुसरे lg2 असे म्हटले पाहिजे जेणेकरुन ते जोडले की ते सर्व lg होते मुळात मी हवेच्या अंतराची लांबी किती आहे ते पहात आहे तर हे पुन्हा होणार आहे जर मी B22 µ0 Aglg असे म्हटले तर ते सर्व काही फरक करते तेव्हा lg फक्त काढून टाकले जाईल तर ही अशी शक्ती बनणार आहे जे हवेच्या अंतरात तयार होते ज्याचे फ्लक्स घनता B आहे आणि ज्याचे क्रॉस सेक्शन Ag आहे तर ज्या परिस्थितीत मी पाहू शकतो की प्रति युनिट क्षेत्र B22 µ0 असेल कारण क्षेत्र हे Ag आहे म्हणून जर मी प्रति युनिट क्षेत्राचे संख्या किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला तर आपण म्हटले की प्रथम ऊर्जा प्रति युनिट व्हॉल्यूम B22 µ0 आहे आणि जर मी हवेच्या अंतराच्या संपर्कात असलेल्या क्षेत्राद्वारे व्हिज्युअलाइझ केल्यानुसार प्रति युनिट क्षेत्रफळ किती आहे हे मोजण्याचा प्रयत्न केला तर मला ते पुन्हा प्रत्यक्षात B22 µ0 मिळेल म्हणून आम्ही काही जुगलबंदी करीत आहोत जेणेकरून आपल्याकडे काही अभिव्यक्त्यांपर्यंत पोहोचण्यास सक्षम असेल जे फ्लक्स घनतेच्या बाबतीत अधिक समजण्यायोग्य आहेत कारण शेवटी आपल्याला अशी सामग्री दिली जाऊ शकते ज्याची आपण पोहोचू शकता अशी जास्तीत जास्त फ्लक्स घनता इतकी आहे अशा परिस्थितीत आपण मोजायला सक्षम असाल संभाव्यतया जास्तीत जास्त शक्ती विकसित करू शकेल प्रदान केलेल्या जास्तीत जास्त प्रवाह घनतेच्या निकषांवर जाण्यासाठी मी पुरेसा प्रवाह पास केला म्हणजेच म्हणूनच जोपर्यंत मी प्रत्यक्षपणे फ्लक्स घनतेच्या मर्यादेसह कार्य करतो तोपर्यंत दिलेल्या सामग्रीसाठी मी विकसित करू शकणारी जास्तीत जास्त शक्ती किती आहे या संदर्भातही माझी मर्यादा आहे प्रति युनिट क्षेत्र अर्थातच मी क्षेत्रफळ वाढवत असल्यास मला अधिक शक्ती मिळेल तर आता आपण शक्ती अभिव्यक्ती मिळवू या आपण ज्या काही गोष्टी बोलल्या त्या केवळ मशीनच्या संदर्भात आहेत जी ट्रान्स्लेशनल स्वरूपाची आहे जी अॅक्ट्युएटर सारखी आहे ती आहे त्याहून चांगले काहीही नाही कदाचित रिले कदाचित अॅक्ट्युएटर असेल तर आपल्याला फिरती मशीनसाठी देखील अशीच एखादी गोष्ट शोधण्यास आवडेल कारण आपण मूलत फिरणाऱ्या मशीनचा सामना करणार आहोत तर असे म्हणूया मी एक फिरती मशीन पहात आहे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फिरणाऱ्या मशीनमध्ये आपल्याकडे दोन स्पष्ट सदस्य असतील एक स्टेटर असेल तर दुसरा रोटर असेल तर मी हे कदाचित स्टेटर म्हणून पुन्हा घेईन मी फक्त C आकाराचे चुंबक घेत आहे तर हे सांगूया की हे माझे स्टेटर आहे आणि या डेटा स्ट्रक्चरच्या भोवती मला गुंडाळ्याचे होईल ज्यामुळे ती मॅग्नेटिझ करण्याचा प्रयत्न होईल तर ही सद्यस्थिती आहे ज्याला मी असे म्हणू शकतो कारण ते विद्यमान स्टेटर आहे माझ्याकडे कदाचित येथे रोटर असावा जो कदाचित तो येथे माउंट करेल जे कदाचित याभोवती फिरेल तर माझ्याकडे फक्त रोटर स्ट्रक्चर आहे जी कदाचित घड्याळाच्या विरुध्द दिशेने किंवा घड्याळाच्या दिशेने सतत फिरत आहे हे मध्यभागी रायविटेड आहे आणि कदाचित त्या केंद्राभोवती फिरण्यास मोकळा आहे तर मी रोटरकडे पहात आहे आणि कदाचित रोटर देखील करंट घेऊन जाईल हा एकटा एक्सायटेड नाही हे दुप्पट एक्सायटेड आहे हे दोन्ही स्टेटर तसेच रोटरकडून एक्सायटेड आहे तर कदाचित मी येथे आणखी एक करंट पाठवणार आहे जो प्रत्यक्षात रोटर करंट आहे आणि हे दोघेही निश्चितपणे परस्परांशी संवाद साधणार आहेत शेवटी रोटेशन मोशन तयार करण्यासाठी म्हणजेच टॉर्क सर्व संभाव्यतेमध्ये स्टेटर करंट आणि रोटर करंट या दोहोंचे कार्य असेल प्रश्न असा होता की आपण रोटरमध्ये चालू असल्याचे आपण का म्हणता रोटरमध्ये नेहमीच एखादा प्रवाह असतो हे खरं नाही उदाहरणार्थ मी तुम्हाला स्टेपर मोटरचे उदाहरण देईन स्टेपर मोटरमध्ये मी तुम्हाला फक्त स्टेपर मोटरची असभ्य रचना दर्शवितो आपल्याकडे स्टेपर मोटरमध्ये बसलेले आठ ध्रुव किंवा सहा ध्रुवसारखे काहीतरी असू शकते मी फक्त हे ध्रुव दाखवत आहे तर हे आपल्याला अशा मशीनचे किमान व्यावहारिक उदाहरण देते जेथे मला फक्त एक बाजू उत्तेजन देते म्हणूनच हे स्टेटर आहे कल्पना करा की हे दंडगोलाकार यंत्र आहे म्हणून मी कागदावर हे विस्तारितपणे दर्शवित आहे आता मी याला A A' B B' आणि C C' म्हणू शकतो म्हणून माझ्याकडे तीन जोड्या आहेत आता असे समजू या की माझ्याकडे रोटर आहे च्या रूपात प्रत्यक्षात त्यात हवेतील अंतर इतके नसते मी मूलत हवेच्या अंतराचे स्पष्टीकरण देत आहे जेणेकरून आपण याची कल्पना करू शकता की मी जे काही दर्शविले आहे त्यापेक्षा थोडा जास्त लांब आहे तर हा संपूर्ण रोटर आहे रोटरला काही वळण नसते अनेक स्टेपर मोटर्समध्ये आपल्याकडे स्टेपर मोटरच्या रोटरमध्ये नियम म्हणून वळण नसते हे कधीकधी कायमस्वरुपाच्या चुंबकाने बनलेले असू शकते परंतु सामान्यत त्यास कोणत्याही वळण किंवा चुंबकाची आवश्यकता नसते तर मी काय करू ते सांगूया की मी उत्साहवर्धक B आणि B' पासून प्रारंभ करतो माझ्याकडे स्टेटरच्या प्रत्येक खांबाला वळण मिळेल म्हणून मी B आणि B' उत्तेजित केल्यास कोणत्याही चुंबकीय प्रणालीची नैसर्गिक प्रवृत्ती कमी होण्यास असणारी अनिश्चितता कमी करेल तर एकतर हे येथे यावे लागेल किंवा हे येथे जावे लागेल म्हणून जर मी याला 1 1 'आणि 2 2' एकतर 2 2 'असे नाव दिले तर स्वतःला व्ही किंवा 1 1' मध्ये संरेखित करावे लागेल तर ते बीच्या दिशेने येण्यासाठी आणि संरेखित होण्यासाठी स्वत ला संरेखित करावे लागेल मी एकाच वेळी तीनही जोड्यांना ध्रुव घालणार नाही मी कधीही B B' ला कधीच उत्तेजित करणार नाही मग मी C C' ला उत्तेजित करू शकतो मग मी A A' ला उत्तेजित करू शकतो मी हे क्रमाक्रमाने करेन जेणेकरून कोणतीही यंत्रणा किमान यंत्रणेची कामे करू शकेल जी प्रत्येक यंत्रणेसाठी खरी असेल तर निश्चितपणे हे सुनिश्चित केले जाईल की येथे जाणे हे B B' कडे जाण्याच्या सर्व मार्गांऐवजी बरेच सोपे होईल कारण हे केवळ 30 अंश किंवा काही असेल तर ते 60 अंश हालचाल असेल कृपया लक्षात घ्या की हे आत्ता उभ्या स्थितीत आहे आणि ते 60 अंशांनी हलवावे लागेल परंतु हे केवळ 30 अंशांनी हलवावे लागेल कारण सर्व संभाव्यतेत 2 2' एंटीकलोक दिशेने 30 अंशांनी हलवेल आणि जे आहे त्यासह संरेखित करेल ध्रुव एक्सायटेड आहे जो आता B B' आहे रोटरमध्ये वाइंडिंग नसते परंतु माझ्याकडे रोटरचे खांब आकर्षण असतील तरच ते काम करतील कारण ते फेरो मॅग्नेटिक मटेरियल पासून बनलेले आहे रोटर एक फेरो मॅग्नेटिक मटेरियलचा बनलेला असावा जोपर्यंत मी याशिवाय कोणतीही गोष्ट बाहेर ठेवू शकत नाही स्टेटरमध्ये तयार केलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटमुळे हे आकर्षण आहे कारण आपण दिलेल्या उत्तेजनामुळे आता दिले गेले आहे B आणि B' ला B आणि B चे उत्तेजन दिल्यानंतर आणि एकदा का खांबाची रेष तयार झाली की मी B आणि B मधून उत्तेजन काढून C आणि C ला देऊ शकते मग पुन्हा ध्रुवाच्या सर्वात जवळचे जे प्रयत्न करू शकेल C आणि C' सह संरेखित करा म्हणून मी जे देत आहे त्या प्रत्येक पल्ससाठी मी याला पल्स A आणि A' म्हणून संबोधित करीत आहे मी एक पल्स नंतर B आणि B' देत आहे मी दुसरी पल्स देत आहे आणि C आणि C' मी पुढची पल्स देत आहे एकाच वेळी नक्कीच एक्सायटेड नाही म्हणून जेव्हा मी ओळ एकामागोमाग एक देईन तेव्हा मला रोटर खांबाचे संरेखन दिसेल जे स्टेटरमधील उत्तेजित अवस्थेच्या किंवा उत्तेजित खांबाच्या सर्वात जवळचे असेल तर सामान्यत या विशिष्ट घटकाला आपण हा क्षण म्हणतो म्हणून तो स्टेप कोन आहे कारण प्रत्येक उत्तेजनासाठी ते एका विशिष्ट कोनातून पुढे जाते ज्याला स्टेप एंगल म्हणतात तर या प्रकरणात आपण हे जवळजवळ 30 अंश पाहिले कारण 90 अंश प्रत्यक्षात हा ध्रुव आणि या ध्रुव दरम्यानचा कोन आहे रोटर ध्रुव 90 अंशांनी एकमेकांपासून विस्थापित होतो तर स्टेटर ध्रुव एकमेकांपासून 60 अंशांनी विस्थापित होते मी हे फार चांगले रेखाटलेले नाही अन्यथा आपण 60 अंश स्पष्ट पहावे तर सामान्यत हालचाल ही रोटरची पोल पीच वजा स्टॅटरची पोल पीच आहे रोटरची पोल खेळपट्टी 360 डिग्री आहे आणि चारद्वारे विभागली गेली आहे कारण तेथे चार ध्रुव आहेत आणि ही 360 डिग्री आहे सहाद्वारे विभागली आहे तर मी 90 60 30 अंश मिळवित आहे तर प्रत्येक चरणात मला मूलत 30 अंश गती मिळेल तर मी A B C समवेत जात आहे आणि A B C विरुद्ध घड्याळाच्या उलट हालचाल होईल जर मी त्याऐवजी C B A देत असेल तर मला घड्याळाच्या दिशेने येणारा क्षण मिळेल कृपया त्याचे विश्लेषण करा आणि ते तपासा की मी जर C B A मध्ये प्रयत्न केला तर ते मिळेल घड्याळाच्या दिशेने हालचाल मिळेल आणि समाज मला ABC मिळाले मी ABC साठी काय केले आहे मला घड्याळाच्या विरूध्द हालचाल मिळतील अशी अनेक मशीन्स उपलब्ध आहेत ज्यामध्ये रोटरमध्ये फक्त फेरो मॅग्नेटिक मटेरियल आहे कोणतेही वायंडिंग नाही ते खरोखर दणकट आहेत आपण खरोखर त्यांना सहजपणे खराब करू शकत नाही कारण वाइंडिंग बाहेर फेकल्याचा प्रश्नच उद्भवत नाही कारण प्रत्यक्षात वाइंडिंग सुटणे व बाहेर येण्याचा किंवा ते शॉर्ट सर्किट होत आहे की नाही प्रश्नच उद्भवत नाही त्या सर्व गोष्टी पूर्णपणे काढून टाकल्या आहेत ज्यामुळे रचना खूपच खडबडीत आहे या प्रकारची यंत्रे इतक्या सहजपणे खराब होणार नाहीत परंतु स्टिपर मोटर्स केवळ लहान रेटिंगसाठीच उपलब्ध आहेत मोठ्या रेटिंगसाठी नाही कदाचित एक किलो वॅट सामान्य रेटिंग पर्यंत आहे जिथे आपण सिंक्रोनास मशीन पाहता तिथे इंडक्टन्स मशीन सहजपणे जाऊ शकतात दोन मेगावाट पर्यंत सिंक्रोनस मशीन्स हजारो मेगावाटपर्यंत जाऊ शकतात जेणेकरून आपण स्टेपर मोटर कोणत्या सिंक्रोनस मशीनद्वारे ऑफर करू शकता या दृष्टीने क्षमतेची तुलना करू शकत नाही तर आपण असे म्हणूया की आपण या कोर्समध्ये प्रामुख्याने दुप्पट एक्सायटेड मशीनबद्दल बोलणार आहोत बहुतेक कारण म्हणजेच मी स्टेटर साइट तसेच रोटर साइटवरील दोन उत्तेजनांबरोबर उदाहरण घेतले आणि स्थिर स्थितीत मी ∫𝑖𝑑𝜆 म्हणण्यास सक्षम असावे यालाच आपण फील्ड एनर्जी म्हणतो तर ज्यामुळे आता मला स्टेटरला तसेच रोटरशी संबंधित फील्ड उर्जा विचारात घ्यावी लागेल म्हणून मी 𝑖s𝑑𝜆 𝑖r𝑑𝜆 क्षेत्राच्या एकूण उर्जेची एकूण आकडेवारी सांगणार आहे मला मिळणाऱ्या क्षेत्राच्या उर्जेची एकूण संख्या किंवा मी हे असे म्हणायला हवे 𝑑Wf 𝑖s𝑑𝜆 𝑖r𝑑𝜆 क्षेत्र उर्जेची एकूण रक्कम अशा परिस्थितीत मला सर्वात आधी λs माहित असणे आवश्यक आहे की λs काय आहे आणि λs काय आहे आणि काय आहे हे मला सांगत आहे की स्टेटरमध्ये dλsdt EMF ला प्रेरित करेल त्याचप्रमाणे dλrdt रोटरमध्ये प्रेरित EMF होईल तर रोटरमध्ये माझ्याकडे विद्युत् प्रवाह असल्यास स्टेटरमध्ये इंडक्शन असेल काय जर दोन कॉइल परस्पर जोडल्या गेल्या असतील जर एक फ्लक्स दुसऱ्यावर निश्चितपणे प्रभाव पाडत असेल तर प्रेरित EMF चे प्रमाण किती आहे या संदर्भात ते एकमेकांवर प्रभाव पाडतील आपण मदत करू शकत नाही परंतु प्रभाव ठेवू शकतो कारण आपल्याकडे फेरोमॅग्नेटिक कोर आहे आणि रोटर विंडिंग फारोमॅग्नेटिक कोरच्या आसपास आहे ज्यावर स्टेटर गुंडाळले आहे आणि असे उलट मी मुळात ते लिहू शकतो λs Lssis Lsrir हे माझे स्टेटर साइड फ्लक्स लिंकेज आहे जेथे Lss सेल्फ - इंडक्टन्स आहे Lsr हे स्टेटर आणि रोटरमधील परस्पर इंडक्टन्स आहे म्हणून आतापर्यंत रोटर साइड फ्लक्स लिंकेजचा संबंध आहे λr Lsris Lrrir तर या दोन्ही गोष्टी प्रत्यक्षात अनुक्रमे स्टेटर आणि रोटर फ्लक्स लिंकजशी संबंधित असतील आणि आपण एक रेषीय प्रणाली गृहीत धरत आहोत म्हणूनच आपण त्यास अशा प्रकारे लावण्यास सक्षम आहोत की ते L वेळा i हेच आपण सर्व बाजूने लिहित आहोत म्हणून मी आता लिहिण्यास सक्षम असावे 𝑑Wf 𝑖sLssis Lsrir 𝑖r𝑑Lsris Lrrir Lssis𝑑is Lsr𝑑 Lrrir𝑑ir तर माझ्याकडे येथे तीन संज्ञा आहेत ज्यापैकी एक पूर्णपणे स्टेटरच्या सेल्फ इंडक्टन्सशी संबंधित आहे एक पूर्णपणे रोटरच्या सेल्फ इंडक्टन्सशी संबंधित आहे ज्यात फक्त रोटर चालू आहे आणि तिसरे जे स्टेटर आणि रोटर प्रवाहांशी संबंधित आहे त्यांच्यात परस्पर प्रेरणा घेऊन तर मग पुन्हा WF कडे बघण्याचा प्रयत्न करू जे आपण लिहिले होते dWf आता मला जे पाहिजे आहे ते WF आहे तर ही संपूर्ण गोष्ट एकत्रित केली Wf Lss is22 Lrr ir22 Lsr is ir2 म्हणून मी स्पष्टपणे सांगू शकलो आहे की पहिली टर्म Lss is22 असेल स्टेटरच्या वळणामुळे कोणती उर्जा वाहून नेली जाते ती स्टोअर उर्जा आहे जी दुसऱ्या प्रकारची रोटरशी संबंधित असेल जी समान दिसते तर हे रोटर सेल्फ इंडक्टन्स आहे जे रोटर करंटद्वारे गुणाकार करते आणि तिसरा ज्यास तेथे अर्धा नाही आपल्याकडे स्टेटर आणि रोटरच्या गुणाकार आणि ir यांच्यात परस्पर संबंध आहे जे काही आहे Lsr या क्षणी आपण सर्वप्रथम स्थिर स्थिती पहात आहोत ज्या आपण सध्या स्थिर स्थिती पहात आहोत ज्यावर आपण पहात आहोत अन्यथा मी फील्ड एनर्जीला थेट ∫𝑖𝑑𝜆 शी सारखेसमान केले नसते मी कसे करू शकतो प्रत्यक्षात हे विद्युतीय उर्जा इनपुट आहे आम्ही सर्व म्हटले आहे की आम्ही ही क्षेत्राच्या उर्जेशी समानता आणू शकतो फक्त जर संपूर्ण सिस्टम स्थिर असेल तरच म्हणूनच मी स्थिर म्हणून Lsr घेऊ शकतो अन्यथा ते निश्चितपणे कार्य करण्याचे वैशिष्ट्य आहे जेव्हा ते संरेखनात असतील तेव्हा मला जास्तीत जास्त इंडक्टन्स मिळेल जेव्हा ते संरेखित नसतात तेव्हा मी 90 अंशांवर जाईन मी किमान इंडक्टन्स घेणार आहे त्यामुळे आपल्यात नक्कीच बदल आहेत यात काही शंका नाही मी ∂wf∂θ कडे पहाण्याचा प्रयत्न केल्यास हे आता माझे डब्ल्यूएफ होणार आहे कारण आता थीटाच्या संदर्भात मला संपूर्ण गोष्टी पहाव्या लागतील हे मला शक्ती देण्याऐवजी मी टॉर्क म्हणून संबोधित करू शकतो कारण आपण फक्त थेट रोटेशन सिस्टममध्ये स्थलांतर करत आहोत तर ज्या बाबतीत मी हे असणे आवश्यक आहे कारण जेव्हा करंट चालू असते तेव्हा आपण याबद्दल बोलत असतो कारण Wf आणि Wf'एकसारखेच असतात तर आपण विद्युत् प्रवाह टॉर्क घेत असताना आपण शोधत आहोत की सध्याचे प्रमाण स्थिर आहे तर हे इलेक्ट्रिकल मशीन टॉर्कचे मूलत तीन भाग आहेत आणि हे दोन अनुक्रमे स्टेटर आणि रोटरच्या सेल्फ इंडक्टन्स भिन्नतेमुळे आहेत सेल्फ इंडक्टन्स बदलू शकते किंवा नाही हे मशीनच्या संरचनेवर अवलंबून असते उदाहरणार्थ जर आपण या स्टेपर मोटरकडे अगदी स्पष्टपणे पाहिले असेल तर जर मी या गुंडाळीचे औदासिन्य पाहण्याचा प्रयत्न करीत असेल तर आपण B आणि B'किंवा A आणि A' किंवा C आणि C'च्या भोवती कॉइल गुंडाळले आहे नंतर जेव्हा मी रोटर स्टेटरने पूर्णपणे संरेखित केले जाते तेव्हा कॉइल्ससाठी स्टेटपोलभोवती देखील इंडक्टन्समध्ये संपूर्ण संरेखन असेल मी जास्तीत जास्त इंडक्टन्स घेणार आहे कारण तेथे किमान रिलक्टंन्स असेल मुळात एअर गॅप पथ शक्य तितके अनुसरण केले जाणार नाही जर मी संरेखित स्थितीत चुंबकीय फील्ड रेषा पाहण्याचा प्रयत्न केला तर हे असेच होणार आहे या सर्व चुंबकीय क्षेत्र ओळी असतील तर कृपया हे समजून घ्या की चुंबकीय सर्किट्स किंवा चुंबकीय क्षेत्रातील रेषेसाठी किती हवेतील अंतर किती आहे यावर कॉइल इंडक्टन्स अवलंबून असते तर जेव्हा स्टेटर आणि रोटरचे खांब संरेखित केले जातात तेव्हा चुंबकीय फील्ड लाइन खरोखर कमीतकमी हवेच्या अंतरातून जाईल जेव्हा आपल्याकडे रोटरमध्ये खरोखरच कुंडल नसली तरीही स्टेटर कॉइल इंडक्टन्समध्ये फरक पडेल या प्रकरणात स्वत ची इंडक्टन्स भिन्नता ही प्रत्यक्षात टॉर्क तयार करीत आहे कारण रोटर प्रवाह देखील तेथे नसतो म्हणून जर मी आता हा अभिव्यक्ती पाहण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपल्याला स्टेटर सेल्फ इंडक्टन्स भिन्नतेमुळे हे मिळाले आणि हे रोटर सेल्फ इंडक्टन्स भिन्नतेमुळे आहे आणि हे परस्पर संबंधांमुळे आहे आपण Lsr ला स्थिर कसे मानू शकता तर Lsr नक्कीच स्थिर नाही हे यावरून स्पष्ट झाले आहे की स्टेटर आणि रोटर प्रवाह यांच्यामधील परस्परसंवादामुळे dLsrdθ खरोखरच त्या भागासाठी योगदान देत आहे जर ते दोघे चालू ठेवत असतील तर मी स्टेटर आणि रोटर प्रवाह आणि त्यांचे म्युच्युअल कपलिंग दरम्यान निश्चितपणे संवाद साधेल हेच स्टेटर आणि रोटर दरम्यान इंटरएक्टिव टॉर्क तयार करते आणि हे येथे होते तर हे स्टेटर आणि रोटर आणि स्टेटर आणि रोटर प्रवाह यांच्या दरम्यानच्या परस्पर संबंधामुळे उद्भवत आहे म्हणून जर मी असे म्हणू शकतो की हे दोघे रेलूक्टन्स मधील व्हेरिएशन्स मुळे आहेत तर सेल्फ इंडक्टन्स व्हेरिएशन्स हे रेलूक्टन्स पाथ मधील व्हेरिएशन्स मुळे आहे तर या दोघांना सामान्यत रिलक्टंन्स टॉर्क घटक म्हणून ओळखले जाते तर हे रिलक्टंन्स टॉर्क घटक आहेत म्हणूनच एखादी गोष्ट किंवा इतर कारणास्तव स्वत ची रिलक्टंन्स बदलत असेल तरच रिलक्टंन्स टॉर्क घटकांचे दृश्यमान केले जाईल जर एखाद्या कारणामुळे किंवा दुसर्या कारणास्तव रिलक्टंन्स बदलत असेल तर कदाचित रोटरच्या हालचालीमुळे बदलत आहे आपण लोकांना समजले की ही गुळगुळीत रचना नाही हे दांडे स्वरूपात प्रोट्रेशन्स आहे परंतु माझ्याकडे तेथे मशीन्स असू शकतात माझा स्टेटर देखील दंडगोलाकार आहे माझा रोटर आणखी एक कॉन्सन्ट्रीक सर्कल आहे ज्यामध्ये एकमेकांना आत घातलेले दोन सिलिंडर भरले जातात दोघांचीही सुंदर गुळगुळीत रचना असेल जर मी त्यांना वरवर पाहता पाहिले तर माझ्याकडे निश्चितपणे काही स्लॉट्स वगैरे असू शकतात जेथे विंडिंग्ज घातली आहेत परंतु मोठ्या प्रमाणात मी हवेच्या अंतराकडे पाहिले तर परिघामध्ये हवा अंतर पूर्णपणे एकसमान आहे अशा परिस्थितीत सेल्फ इंडक्शन मध्ये व्हेरिएशन असणार नाही जरी मी स्टेटरकडे पहात आहे किंवा मी कोणत्याही स्थानासाठी रोटरकडे पाहत आहे की माझ्याकडे हवेचे अंतर एकसारखे आहे म्हणून ते A आणि पोझिशन B मधील फरक नाही हवेच्या अंतरामध्ये आणि म्हणूनच रिलक्टंन्समध्ये कोणत्याही भिन्नतेचा प्रश्न उद्भवत नाही तर मला कोणतीही रिलक्टंन्स टॉर्क मिळणार नाही तर हा विशिष्ट घटक शून्याइतका असेल तर स्टेटर आणि रोटरला दंडगोलाकार रचना मिळेल तर जर त्या दोघांची बेलनाकार रचना असेल हवेतील अंतर एकसारखे आहे कारण हवेतील अंतर एकसारखे आहे अजिबात टाळाटाळ केल्यामुळे मला टॉर्कचे उत्पादन साधारणपणे दिसणार नाही कारण यात पूर्णपणे रिलक्टंन्स व्हेरिएशन असणार नाही बहुतेक मशीन्समध्ये हे नेहमीच असतील परंतु जर मी स्टेटर आणि रोटर या दोघांना एकसाइट करत आहे या अटीवर परंतु मी अपवाद आहे कारण मी खरोखरच अर्थात स्टीपर मोटर अपवाद आहे कारण मी रोटरला खरोखरच एकसाइट करत नाही म्हणून माझ्याकडे फक्त स्टेटर साइड रिलक्टंन्स टॉर्क आहे रोटर साइड करंटमुळे माझ्याकडे टॉर्क नसणार कारण रोटर साइड करंट शून्य आहे आणि माझ्याकडे isir dLsrdθ नाहीत कारण मला अजिबात इअर येत नाही म्हणून जेव्हा जेव्हा मशीन दुप्पट एक्सायटेड होते तेव्हा मला खात्री आहे की म्युच्युअल इंडक्टन्सन्स प्रोन टॉर्क असेल जेव्हा जेव्हा मी दंडगोलाकार मशीन घेईन तेव्हा मला नक्कीच रिलक्टंन्स टॉर्क असणार नाही आणि जेव्हा जेव्हा मी एकल एक्साइटेड मशीन असेल तेव्हा या एकसाईटेड सदस्यांमुळे माझ्याकडे केवळ रेलूक्टन्स टॉर्क असेल उदाहरणार्थ मी DC मशिनकडे पाहिले तर ही एक बेलनाकार रचना आहे तसेच स्टेटर तसेच रोटरमध्ये एक दंडगोलाकार रचना असते ज्यायोगे मला या दोन गोष्टी मिळणार नाहीत मी जे काही बोलतो आहे ज्या रेलूक्टन्स टॉर्क बद्दल मी बोलत आहे ते असणार नाही तर फक्त जी गोष्ट हजर असेल तीच असू शकते तर आम्ही करंट चालू असलेल्या सदस्यांपैकी एकाला फील्ड सिस्टम म्हणून संबोधित करतो तर त्यापैकी एक फील्ड करंट होते इतर एक आर्मेचर करंट असल्याचे दिसते तर मी टॉर्क ᴕ ifia घेणार आहे आता मला पहायचे आहे की थिटाच्या बाबतीत Lsr नेमका कसा बदलतो आपण हळू हळू DC मशीनमध्ये स्थलांतर करत आहोत तर जर मी म्हणालो तर हे कदाचित माझे स्टेटर ध्रुव असणार आहे नक्कीच तेथे एक लहान प्रमाणात असेल साधारणपणे माझ्याकडे येथे उत्तर ध्रुव असू शकेल माझ्याकडे येथे दक्षिणेकडील ध्रुव असेल हे शक्य तितके क्षेत्र घेण्याचा प्रयत्न करेल ते असेच असू शकते तर माझ्याकडे कदाचित स्टेटर आणि रोटर असतील हे स्टेटर आहे आणि मी रोटर वळण घेणार आहे जे खरोखर या रोटरच्या बाह्य परिघामध्ये आहे अर्थातच ते स्लॉटमध्ये असतील तर जर मी असे म्हणत असेल की माझ्याकडे मुळात चुंबकीय फील्ड लाइन अशाच प्रकारे येत आहे आणि नंतर योक प्रदेशातून स्वतः पूर्ण करेल योक मी दर्शविलेले नाही दांडे काहीही जोडले जाऊ शकत नाहीत त्यांना येथे योक सी वर संलग्न केले जावे तर तेथे योक प्रदेश असेल म्हणून यो च्या माध्यमातून चुंबकीय फील्ड लाइन रिटर्न मिळेल तर जर मी खरोखर पाहण्याचा प्रयत्न केला तर कदाचित या सर्व गोष्टी ठिपक्यांसह आहेत आणि या सर्व गोष्टी क्रॉस करंट कडे आहेत चला स्वैरपणे मी घेत आहे हे पाहूया कारण कदाचित माझ्याकडे कदाचित स्टेटरशी संबंधित हे चुंबकीय क्षेत्र नक्कीच रोटरमधून जात आहे आणि नंतर स्वतःला योकमधून पूर्ण करीत आहे जर मी हे पाहिले तर मला म्हणावे लागेल की हे असे आहे जसे की ते बिंदू आहे आणि ही क्रॉस आहे मला बरोबर चुंबकीय फील्ड लाइन वर गेली असेल आता कदाचित रोटरच्या बाबतीतही कदाचित माझ्याकडे चुंबकीय क्षेत्र असेल तर जर माझ्याकडे चुंबकीय फील्ड लाइन स्टेटरच्या वळणा बरोबर जुळली असेल तर मी म्हटणार आहे की थिटा बहुधा शून्याच्या बरोबरीने आहे पण कोणत्याही वेळी थीटा सतत बदलत जाईल म्हणून स्टेटर विंडिंग्ज आणि रोटर विंडिंग्ज एकमेकांशी संरेखित आहेत की नाही यावर अवलंबून आहे माझ्याकडे एकतर θ 0 किंवा θ 90 असेल किंवा ते संरेखित आहेत अगदी चुकीच्या बाजूला मिसळले आहे मी म्हणेन θ 180 आणि पुढे म्हणून जर मी चुंबकीय ऐवजी म्युच्युअल इंडक्टन्स पाहिल्यास ते कॉस्ट थीटाचे कार्य करतील जेव्हा ते संरेखित होतील तेव्हा मला जास्तीत जास्त म्युच्युअल इंडक्टन्स असेल तर ते पूर्णपणे अन अलाईनड असतील तर मी कमीतकमी म्युच्युअल इनडकटेन्स घेणार आहे तर मला कॉसचे फंक्शन म्हणून मुळात परस्पर अंतर्भाव असणे आवश्यक आहे कोणत्याही इलेक्ट्रिकल मशीनमध्ये सामान्यत हे असेच असेल तर cosθ हे म्युच्युअल इंडक्टन्स फंक्शन असेल म्हणून जेव्हा मी dLsr dθ म्हणतो तेव्हा हे sinθ होईल मुळात कारण cosine जेव्हा मी प्रत्यक्षात फरक करतो तेव्हा मी sign -sinθ बद्दल काहीतरी विसरून जाईन किंवा हे फक्त मुळात एक साइन फंक्शन असणार आहे म्हणून मला हे माहित आहे की dLsr dθ साइन कार्य करेल जे मला परत मिळवून देईल जर मी हे सुनिश्चित केले की या दोन दरम्यान जे काही आहे जे स्टेटर आणि रोटर विंडिंग्ज दरम्यान वास्तविक विस्थापन आहे जे मी खात्री करुन घेण्याचा प्रयत्न केला तर हे नेहमीच कुठल्या तरी प्रकारे किंवा दुसऱ्या प्रकारे संरेखित केले जातात किंवा ते नेहमीच 90 अंशांवर असतात मी रचना कुठल्या तरी मार्गाने बदलून हे करू शकतो तर आपण DC मशीनमध्ये जे करतो ते म्हणजे ते एकमेकांना अगदी 90 अंशांवर बनविणे तर dLsr dθ जे प्रत्यक्षात Msinθ आहे कम्युटेटर घालून θ नेहमी 90 अंश म्हणून बनविला जातो हे आपण मशीनमध्ये करतो कम्युएटर मूलतः DC ते AC किंवा AC ते DC कन्व्हर्टर असते तर आपण DC मशीनमध्ये जे करतो ते हे स्टेटर आणि रोटरच्या दरम्यानच्या म्युच्युअल इंडक्टन्स मुळे आणि जास्तीत जास्त योगायोगाने टॉर्कला फक्त M वेळा बनण्यास हातभार लावितो याची खात्री करुन दिली जाते आपणास माहित आहे की is आणि ir ते काय आहे आणि प्रत्यक्षात is ते आहे फील्ड करंट ir आहे ते आर्मेचर करंट म्हणजे टॉर्क बाहेर येतॊ टॉर्क M is ir M if ia तर सोपा स्केलर एक्सप्रेशन जर DC असेल तर आयए देखील DC आहे तर मी खरोखर संपूर्ण गोष्ट सिंपल स्केलर समीकरण पाहण्यास सक्षम आहे जेणेकरून DC मशीन्सचा हा मोठा फायदा आहे तर AC मशीनमध्ये आपल्याकडे व्होल्टेजच्या संदर्भात सद्यस्थितीसाठी नेहमीच एक फेज अँगल असतो आणि आपल्याला हे देखील माहित नाही की रोटर करंट आणि स्टेटर करंटमध्ये समान फेज कोन असेल किंवा नाही कोणतीही हमी नाही तर खरोखर फ्लक्सचे स्पष्टीकरण कसे आहे हे मला खरोखर माहित नाही